तर हा आहे माझा आता x हा माझा अज्ञात सेट जो त्रिकोणाला टँजंट असा कॉम्पोनंट आहे आपण 's पाहिले आहेत बरोबर म्हणून मी आता हे असे लिहू शकते जसे तर बरोबर म्हणून हे सर्व U's आहेत ओके म्हणून मी U's ते चार सेट्स लिहिले आहेत हे U's ते सेट आहेत पहिला U's सेट आहे मी म्हणू शकत इंटिरियर अशाप्रकारे सॉरी हा आहे हा आहे म्हणून एजेस चा पहिला सेट म्हणजे सर्व एजेस जो शी निगडीत आहेत परंतु शी निगडित नाहीत ठीक आहे पुढे एजेस चा सेट जो शी निगडीत आहेत आणि जो शी देखील निगडित आहे म्हणजे पहिल्या दोन अंनोन्स च्या सेट ने सर्व काही जे जे शी निगडीत आहे ते येथे टिपले आहे विद्यार्थी त्यातून मिळाला होय Htotal मिळण्यासाठी मी इन्सिडेंट ऍड केले आहे होय विद्यार्थी पण होय होय म्हणूनच तर आपण हे इथे करत आहोत होय करण हे स्पष्ट करण्यासाठी की आपण हे इथे वेगळे करण्यासाठी पहिले हे दोन वेगळे झालेले ते स्पष्ट झाले बरोबर म्हणून सर्व बाउंड्री एजेस मला बाउंड्री म्हणजे असे म्हणायचे आहे की की दुसऱ्या सेट मध्ये आलेल्या आहेत आता तिसऱ्या सेट बद्दल काय मी असे म्हणेन की तिसरा सेट हा शी निगडित आहे आणि देखील निगडित आहे तर आता कोणत्या एजेस येथे येतील बरे त्या सारख्या एजेस ज्या सेकंड सेट मध्ये आहेत असे आपण बोलत होतो ह्या U's बद्दल त्या आणि शेवटचा सेट शी निगडित आहे मला असे म्हणायचे आहे की तो शी निगडीत नाही तर हे आहेत जे पूर्णपणे ऑब्जेक्ट च्या आत मध्ये असतील तर आता असं वाटतंय की मी एजेस दोन वेळा मोजल्या आहेत पण ते सर्व ठीक आहे कारण एका केस मध्ये एजेस टोटल फिल्ड दाखवतात तर दुसऱ्या केसमध्ये ते दाखवतात विद्यार्थी स्कॅटर्ड फिल्ड स्कॅटर्ड फिल्ड परंतु इथे आणखीन एक संबंध आहे सेकंड सेट च्या U's आणि तिसऱ्या सेटच्या U's मध्ये ते केवळ इन्सिडेंट फिल्ड फरकाने वेगळे आहेत बरोबर तर माझ्याकडे इथे जेव्हा माझा हा मॅट्रिक्स A असेल तर हा होता माझा x जेव्हा इथे माझा मॅट्रिक्स A होता बरोबर तर पुन्हा तेच आता मी किती भागांमध्ये हे ब्रेक अप करू शकते चार भाग बरोबर म्हणून यांचा इथे गुणाकर होईल पहिला सेट हे सेकंड सेटला गुणतील तिसरा सेट चौथा सेट बरोबर त्यामुळे हे जेव्हा येथे दोन आणि तीन सेट येतील तेव्हा ते कोणत्या प्रकारचे कोईफिशंटस असतील 1 1 आणि उजव्या बाजूला इन्सिडेंट असेल कारण हे आहेत स्कॅटर्ड ही आहेत टोटल कारण मी इथे रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत आहे असे कोणते इक्वेशन आहे जे स्कॅटर्ड आणि टोटल यांना जोडणारे असेल हे हे अशा प्रकारच्या स्वरूपात असेल जिथे H S वजा H बरोबर म्हणजे ह्या टर्म मध्ये जर मला लिहायचे झाले तर हे साधारणपणे असे असेल बरोबर तर हे चांगल्या प्रकारे HS बरोबर जोडले गेले आहे तरी येथे तुम्ही पाहू शकता HS म्हणजे आहे H स्कॅटर्ड हे आहे एक चल H आणि दुसरे चल आहे H टोटल तर हा प्राणी येईल या सेट 2 कडून हा प्राणी येईल सेट 3 कडून आणि संबंधित कोईफिशंट आहेत साधे 1 आणि 1 आणि ते मला देतात नाही आता त्याची आपल्याला बांधणी करावी लागेल त्याची आपल्याला बांधणी करावी लागेल तर जेव्हा टेस्टिंग करेन त्या टेस्टिंग मध्ये काय करेन आपण जाऊ या बरोबर म्हणून त्यासाठी जेव्हा मी निगडीत असलेल्या एजेस घ्यायला सुरुवात करेन तेव्हा ही इक्वेशन्स इथे येतील लक्षात ठेवा अशा प्रकारची इक्वेशन्स इथे तुम्हाला मिळतील जी विरळ असतील तर जर माझ्याकडे एज असेल असे पाहू या इथे ज्यामध्ये खूप दूरच्या एजेस गृहीत धरलेल्या नसतील ज्या सर्व झिरो होतील आपण हे पूर्वी पाहिले आहे बरोबर तर ह्या इथे अशाप्रकारे जर काही एलिमेंट्स माझ्याकडे असतील तर बाउंड्री चा विचार करावा लागेल म्हणून हे आहे खरंतर म्हणूनच फायनाईट एलिमेंट किंवा FDTD च्या कमीत कमी पहिल्या कोर्स मध्ये तरी स्कॅटर्ड फिल्ड फॉर्मुलेशन बद्दल खूप काही बोलले जात नाही असे मला म्हणायचे आहे परंतु तुम्ही पाहू शकता की हे फार कठीण नाहीये केवळ एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल म्हणजे आपल्याला आपली वही जवळ ठेवावी लागेल तुम्हाला काय करावे लागेल की खात्रीपूर्वक काळजी घ्यावी लागेल की तुमचा व्हेरिएबल कोणता आहे स्कॅटर्ड फिल्ड आहे की टोटल फिल्ड जर ते वेगळे असतील तर तुम्ही योग्य किंमतीतून वजाबाकी करून घेणे याची खात्री किंवा काळजी घ्यावी लागेल बरोबर म्हणून तुमची इक्वेशन्स थोडी लांब असतील परंतु काही हरकत नाही त्यासाठी इथे हे करण्यासाठी त्याबद्दल काही हुशारीचे मार्ग आहेत आणि सेट 2 व सेट 3 एकाच व्हेरिएबल मध्ये कंबाईन करून घेता येतील परंतु मूलतः तुम्ही तीच गोष्ट करत आहात एकदा तुम्ही हे ओळखलेत की खरतर आपण ही इंडिपेंडंटली सोडवू शकत नाही कारण ह्या एजेस आपण इथे ह्या हिरव्या त्रिकोणाकडे एकदा पुन्हा शेवटी पाहूया आपण हे इंडिपेंडंटली मी सोडवू शकत नसल्याचे कारण म्हणजे हा हिरवा त्रिकोण ज्याला सेट 1 आणि सेट 2 शी निगडीत असलेल्या एजेस आहेत म्हणून ते वेगळे नाहीत मी सेट 1 पूर्णपणे सोडवू शकत नाही कारण सेट 1 निगडीत असलेल्या एजेस आहेत मला म्हणायचे आहे जर आपण ह्या त्रिकोणाकडे पाहिले तर त्याला असलेल्या एजेस ह्या या दोन्ही सेट 1 आणि सेट 2 शी निगडीत आहेत म्हणून ही कपल्ड इक्वेशन्स होतात मला हि इक्वेशन्स पूर्णपणे सेट 1 मध्ये मिळू शकत नाहीत हेच मी म्हणत आहे सेट 1 च्या एजेस पूर्णपणे इंटिरियर आहेत तर सेट 1 शी काय बरे निगडित आहे विद्यार्थी हा शी संबंधित नाही पहिले इक्वेशन म्हणजे कोणते इक्वेशन विद्यार्थी त्याचा अर्थ हा तुमचा Ax हा तो सेट आहे येथे कोणतेही सेट ऑफ इक्वेशन्स नाहीत नाही हा संपूर्ण सेट ऑफ इक्वेशन्स आहे जिथे एज वर मी व्हेरिएबल्स ची संख्या दुपटीने मोजणार आहे म्हणजे इथे कोणत्याही प्रकारे वेगवेगळे असे फर्स्ट सेट सेकंड सेट आणि थर्ड मिळवण्यासाठी माझ्याकडे कोणताही मार्ग नाही विद्यार्थी ते सर्व कारण ते कपल्ड आहेत विद्यार्थी होय हो बरोबर प्रत्येक वेळेला कुठेतरी एक व्हेरिएबल कोणत्यातरी सेट शी नेहमीच संबंधित असेल म्हणून जेव्हा आपण सिस्टीम ऑफ इक्वेशन्स तयार करण्याचा प्रयत्न करू तेव्हा ह्या इथे होणाऱ्या ह्या कपलिंग बद्दल अधिक स्पष्टता येईल तर आता समजले का तर आता काय झाले आहे तर इन्सिडेंट फिल्ड बरोबर म्हणून आता इथे आपण टोटल फील्ड आणि स्कॅटर्ड फिल्ड मधील फरक पाहू शकतो तर इन्सिडेंट फिल्ड आपण त्याला म्हणू या टोटल F TF आणि SF बरोबर म्हणून हे आहे TF आणि SF ओके TF पण इन्सिडेंट फिल्ड कुठे दिसेल तर इन्सिडेंट फिल्ड च्या ठिकाणी दिसेल जर तुम्ही इथे मागे पाहिलंत हे सर्व हे टोटल फिल्ड फॉर्मुलेशन झालेले आहे ते सर्व च्या ठिकाणीच झालेले आहे बाह्यतम बाउंड्री वर बरोबर म्हणून टोटल फिल्ड हे च्या ठिकाणी दिसत आहे स्कॅटर्ड फिल्ड मध्ये ते कुठे दिसले ते सिस्टम ऑफ इक्वेशन्स मध्ये त्याची कुठे ओळख होत आहे ह्या ठिकाणी आणि जवळ नव्हे ह्या ठिकाणी काहीच नाही इन्सिडेंट फिल्ड दिसले नाही कारण स्कॅटर्ड फिल्ड हा व्हेरिएबल होता त्यामुळे इन्सिडेंट फिल्ड दिसण्याची संधीच नव्हती ओके तर आपल्याला असे वाटते का की फॉर्मुलेशन मध्ये इन्सिडेंट फिल्ड ची जिथे नव्याने ओळख होत असताना हा मोठा फरक आहे किंवा एक महत्त्वपूर्ण फरक आहे च्या ठिकाणी आपल्याला कमी एजेस मिळतील तर काय झाले b मधील नॉन झिरो नोंदी मोजण्या ने आपल्याला खरं तर काहीच समजणार नाही तिथे काही वेगळे होत असेल का म्हणून ह्या ठिकाणी न्यूमरिकल कम्प्युटिंग चा वेगळा पैलू आहे जो तुम्हाला माहीत असायला हवा असे गृहीत धरू या की माझ्याकडे बाउंड्री आहे आणि मी नो ऑब्जेक्ट अशी शक्यता गृहीत धरली आहे आणि तसेच एका पॉइंटला एक प्लेन वेव्ह सोर्स ला इंट्रोड्युस केले आहे याठिकाणी ऑब्जेक्ट नसल्यामुळे केवळ प्लेन वेव्ह कडे पाहून कोणत्या प्रकारचे फिल्ड असू शकेल हे मला विश्लेषणाने माहित आहे परंतु मी हे सारख्याच फायनाईट एलिमेंट मेष वर सोडवण्याची निवड करू शकते आणि मला अनालीटीकली तेच उत्तर मिळायला हवे परंतु तुम्हाला तसे सारखेच उत्तर मिळेल का जर तुम्ही अधिकाधिक फाईन डिस्क्रीटायझेशन केले तर आपणाला नक्की सारखेच उत्तर मिळेल कारण त्रिकोणांच्या बेसिस फंक्शन वर आधारित व्हेरिएबल चा वापर केला गेला आहे बरोबर आणि ते त्रिकोण जर तुम्ही पाहिले ते x आणि y बरोबर लिनिअर होते परंतु खरेतर वास्तविक फिल्ड हे साईन आणि कोसाईन युक्त एक्सपोनेन्शियल आहे म्हणून मी साईन आणि कोसाईन यांना लिनियर x आणि y यांच्याबरोबर अॅप्रॉक्सीमेट करीत आहे जशीजशी त्रिकोणाची साइज लहान होत जाईल तसे हे अॅप्रॉक्सीमेशन चांगले आणि चांगले होत जाते sin x चे रूपांतर xcos x मध्ये होते जी कोणती इतर अॅप्रॉक्सीमेशन आपणाला करावीशी वाटतात त्यानुसार तर मी सोर्स लोकेशन पासून लांब गेले तर मेश वरील इन्सिडेंट फिल्ड चे हे अॅप्रॉक्सीमेशन कमी किंवा जास्त अचूक वाटते का हे कमी अचूक असते जेवढे मी लांब जाईन तेवढे कारण जेवढे मी लांब जाईन तेवढे मी स्पेसीफाय केलेल्या बाउंड्री कंडीशन च्या जवळ जाईन तसे एरर किंवा त्रुटी वाढतील फिल्ड बाउंड्री कंडीशन ला जास्तीत जास्त मॅच करण्याचा प्रयत्न करतील जसजसे मी पुढे आणखीन लांब जाईन तसेतसे अॅप्रॉक्सीमेशन अॅप्रॉक्सीमेशन मधील एरर वाढतील कारण मी शेवटी साईन आणि कोसाईन ह्यांना लिनियर टर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत आहे बरोबर तर आता तुम्ही उत्तर देऊ शकाल का TF आणि SF मध्ये काय बेटर आहे SF हे थोडे जास्त बरे म्हणजे बेटर आहे कारण विद्यार्थी कारण TF हे इन्सिडेंट फिल्ड आहे कारण येथे या बाउंड्री वर TF इन्सिडेंट आले आहे त्यानंतर ते ऑब्जेक्ट पर्यंत न्यूमरिकली पोहोचायला हवे आणि तसे ते स्कॅटर होईल बरोबर परंतु सिस्टम ऑफ इक्वेशन्स मध्ये स्कॅटर्ड फिल्ड मध्ये हे ऑब्जेक्ट च्या सरफेस वर इंट्रोड्युस केले गेले आहे येथे ज्याला ग्रिड डीस्पर्शन असे म्हणतात ते नाही बरोबर म्हणून ही टर्म ह्या टर्म ला ग्रीड असे म्हणतात दुसरी टर्म फाईनाईट डिफरन्स टाईम डोमेन मध्ये आपल्याला दिसेल तर हे इन्सिडेंट फिल्ड मला ऍनालीटीकली माहित आहे पण एकदा का मी त्याला सिस्टम ऑफ इक्वेशन मध्ये ठेवले की दुसऱ्या इतर कुठेही कोणता फॉर्म आहे ते त्याला कळत नाही जोपर्यंत मी त्याची माहिती इक्वेशन ला देत नाही म्हणून स्कॅटर्ड फिल्ड चा हा फायदा आहे की ते प्रत्यक्ष च्या ठिकाणी असते तुम्ही आणि काय विचार करू शकता तर हा आहे महत्त्वाचा फायदा स्कॅटर्ड फिल्ड चा दुसरा फायदा हा आहे की आपण असे म्हणू या की आपण आम्ही या रेडिएशन बाउंड्री कंडिशन्स अगदी अचूक असल्याचे सांगितले आहे आणि जेव्हा फिल्ड त्याला नॉन नॉर्मल असते म्हणजे 900 मध्ये नसते तेव्हा काहीतरी मागे रिफ्लेक्ट होते बरोबर आता इंजिनियर म्हणून जर तुम्हाला ही अवस्था थोडी बेटर करावीशी वाटत असेल ओके तर इथे पुन्हा एकदा आपण हे ड्रॉ करूया म्हणून हे आहे म्हणून आता हे टोटल फिल्ड आहे की स्कॅटर्ड फिल्ड आहे याचा काही फरक पडत नाही हे खरे आहे की इथे ह्या टोटल फिल्ड किंवा स्कॅटर्ड फिल्ड मध्ये एक वेव्ह आलेली आहे अगदी स्कॅटर्ड फिल्ड फॉर्मुलेशन मध्ये मी बाउंड्री कंडीशन RBC लागू करत आहे जे अगदी बरोबर आणि अचूक खरे आहे फक्त नॉर्मल इन्सिडेन्स साठी पण नॉन नॉर्मल इन्सिडेन्स साठी नाही त्यामुळे त्यातली काही अमाउंट रिफ्लेक्ट होणार आहे आता इंजिनिअर म्हणून तुम्हाला जर हे कमी करायचे असेल तर आणखीन दुसरा कोणता ऑप्शन तुम्ही वापरू शकाल हे रिफ्लेक्ट होत आहे हे न्यूमरिकल रिफ्लेक्शन कशामुळे तर अयोग्य बाउंड्री कंडिशन्स मुळे ओके हे मला कमी करायचे आहे तर मी काय करू परिस्थितीला वास्तविक जीवनातील स्थितीत रुपांतरीत करा वास्तविक जीवनातील परिस्थितीत येथे आपल्याकडे अँटेना आहे तो काही फील्ड पाठवित आहेमुळात ही फील्ड्स तुमच्याकडे परत यावी असे तुम्हाला वाटत नाहीमला हे सांगायचे आहे की आपण काय कराल विद्यार्थी बाउंड्री वाढवू समजा मी सीमा वाढवू शकत नाही म्हणजे मी एका खोलीत आहे मी खोली वाढवू शकत नाही मी शोषक ठेवले तर काहीही माझ्याकडे परत येणार नाही याची उदाहरणे आपण आधीच पाहिली आहेत बरोबर जर आपण ध्वनिक चेंबर्स अॅनोकोइक चेंबर्स मध्ये गेलात तर त्यांना म्हणतात की ही एक अतिशय मजेदार गोष्ट आहे कारण भिंतींमधून काहीही रिफ्लेक्ट होत नाही मला वाटते हे माहित नाही की आपण या खोल्यांमध्ये असाल तर काहीच परत येत नाही बरोबर तर अशाप्रकारे ही भौतिकदृष्ट्या शोषक स्थिती निर्माण करणेच झाले सर्व मायक्रोवेव्ह आणि रडार अभ्यास आपण त्यांच्या प्रयोगशाळांमध्ये गेल्यास त्यांच्याकडे हे अॅनोकोइक चेंबर आहेत जिथे ते आपल्याला एखादे एखादा अँटीना कॅरेक्टराईझ करू इच्छित असतील तर आपल्याला भिंतीतून काही स्पुरियस रिफ्लेक्शन नको आहेत समजा मी या खोलीत मोजमाप करीत आहे अँटेनाची रेडिएशन पॅटर्न मापन करण्याचा मी प्रयत्न करीत आहे परंतु लक्षात न घेता हे करणे म्हणजे छतावर आघात करण्यासारखे आणि परत घेण्यासारखे आहे आणि माझे मेजरमेंट या रिफ्लेक्शन ने करप्ट झाले आहे मला ते नष्ट करायचे आहे तर मी ते कसा करावे मी खोली शोषका च्या साह्याने रेषांनी बनलेल्या भिंतीने संपूर्णपणे भरून टाकते ओके तर हा होता रियल लाईफ मधला एबझोर्बर पण मी गणिताने हा एबझोर्बर तयार करू शकेन का विद्यार्थी सर विद्यार्थी काही एक्स्ट्रा पॅडिंग लावावे काही एक्स्ट्रा पॅडिंग लावावे योग्य अगदी योग्य आणि जर मला मॅथेमॅटिकली हा एबझोर्बर इम्प्लिमेंट करायचा असेल तो कसा काय करणार विद्यार्थी विचार केला कि असे मोजायचे तर आता तुम्हाला कम्प्युट हा शब्द वापरावा लागेल मेजर हा शब्द नाही परंतु मी सिस्टम ऑफ इक्वेशन्स पहिल्यांदा सोडवल्या शिवाय कंप्यूट कसं करणार आणि एकदा का हे मी इनएक्झॅक्ट बाउंड्री ने सॉव्ह केले तरी मला माहित नाही म्हणजे मला म्हणायचे मला काय काय मिळाले आहे सर्वच एकत्र मिळालेले असेल अगदी रिफ्लेक्शन्स च्या बरोबर सर्व काही म्हणून ह्याच इंटरॅक्शन्स बरोबर आपण ह्या फिजिकल प्रॉब्लेम मधून मॅथेमॅटिकल प्रॉब्लेम कडे जाऊया फिजिकल प्रॉब्लेम मध्ये मी काही लेअर्स इथे टाकेन की ज्या शोषून घेतात शोषून म्हटले म्हणजे पहिला शब्द तुमच्या डोक्यात आला पाहिजे आपल्या अंडरग्रॅजुएट EM कोर्स मधला स्कीन डेप्थ स्कीन डेप्थ म्हणजे काय जर आपल्याकडे काही कंडक्टर असेल विद्यार्थी बरे वेव्ह आत जाऊन ती शोषली जाते आणि नंतर स्कीन डेप्थ नंतर लोप पावते परंतु असे कोणते वैशिष्ट्य आहे की जिच्यामुळे स्कीन डेप्थ ला विविध लेवल असतात माध्यमांमधील लॉस बरोबर कण्डक्टिविटी मूळ म्हणजे जर मिडीयम मध्ये कण्डक्टिविटी नसेल तर काय होईल तिथे स्कीन डेप्थ वगैरे काही असेल का व्हॅक्युम ची स्कीन डेप्थ काय असेल हा पाहिलेला प्रश्न ओळखीचा आहे स्कीन डेप्थ इनफिनिटी व्हॅक्यूम मध्ये वेव्ह कधीच क्षय पावत नाही आणि व्हॅक्यूम मध्ये लॉस कधीच नसतो वेव्ह नेहमी असते ज्या क्षणी मी काही लॉस गृहीत धरला याचा अर्थ तेथे कण्डक्टिविटी आहे आणि वेव्ह क्षय पावत आहे म्हणून म्हणून मॅथेमॅटिकलि हा एबझोर्बर इम्प्लिमेंट करण्यासाठीची ही हिंट आहे का अरे तर मग मी फक्त हे हिरव्या क्षेत्र तयार करते मी त्या त्रिकोणाचे एप्सलोन आर म्यू आर मधील दाखवते तर इथे मी असं म्हणू शकते की एप्सलोन आर त्याला लॉसी करत आहे त्याच बरोबर एप्सलोन आर हा कॉम्प्लेक्स होईल फ्री स्पेस मध्ये एप्सलोन आर ची किंमत 1 असते आता मी काय करेन मी मी इथे 1 मायनस जे काहीतरी असे करेन बरोबर तर प्रकारे असा हा इम्पलेमेंटेशन चा एक मार्ग आहे तर आता काय होईल जरी वेव्ह नॉन नॉर्मल डायरेक्शन ला आली काय होईल बरे काही भाग तरीही रिफ्लेक्ट होईल बरोबर जर तुम्ही तुमचा रिफ्लेक्शन कोईफिशंट पाहिलात फ्रेसनेल रिफ्लेक्शन कोईफिशंट जोपर्यंत दोन मिडीयम च्या रिफ्रॅक्टिव इंडायसेस मध्ये म्हणजे आणि फरक आहे तोपर्यंत काही रिफ्लेक्शन होणारच पण ते रिफ्लेक्शन मला कंट्रोल करता येऊ शकेल या हिरव्या क्षेत्राच्या रिफ्रॅक्टिव इंडेक्स ला कंट्रोल करूनच तर हेच एक प्रकारचे इथे इनट्युशन आहे तर ही आशा करूया की ते कमी असेल तर हा एक मार्ग असू शकतो बाउंड्री कंडिशन सुधारण्याचा आणि या कोर्स मध्ये पुढील जसे म्हटले जातात तशा शोषक थरांची विशिष्ट उदाहरणे पाहू ओके सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय वेव्ह शोषकांना पीएमएल म्हटले जाते परफेक्टलि मॅचड लेअर्स त्याबद्दल आपण नंतर कोर्स मध्ये बोलू परंतु हे शोषकांचे उदाहरण आहे जे फिल्ड एबझोर्ब करतात आणि ते पुन्हा रिफ्लेक्ट करत नाही हे सर्व बोलून झाल्यानंतर हेच शोषक टोटल फील्ड आणि स्कॅटर्ड फिल्ड मध्ये असताना तुम्हाला काही फरक दिसतो का तर अशाप्रकारे मी शोषक थर लावलेले आहेत कारण मला बाउंड्री कंडिशन्स मध्ये सुधारणा व्हायला हवी आहे उत्तम फारच उत्तम टोटल फिल्ड फॉर्मुलेशन वापरुन मी हे इम्प्लिमेंट करेन तेव्हा काय होईल जिथे मी ज्या ठिकाणी मी इन्सिडेंट फिल्ड इंट्रोड्युस केले ते बदलणार नाही ते या ठिकाणीच असेल आता ह्या ला लॉसी लेअर मधून प्रवास करावा लागेल तर या लहरीच्या प्रसारामध्ये मला आणखी एरर प्राप्त होतील व्हॅक्यूम द्वारे त्याचा प्रसार करणे इतके वाईट होतेपण आता त्याला लॉसी लेअर मधून प्रवास करावा लागेल विद्यार्थी होय सोर्स बाहेर आहे रडार च्या संदेशानुसार विचार करूया की तो इथून लांब आहे अशाप्रकारे म्हणून सोर्स कुठे आहे हे माझ्या नियंत्रणात नाही परंतु आता मी जर लॉसी लेअर इंट्रोड्युस केली तर इन्सिडेंट फिल्ड याठिकाणी च राहील काहीच बदल होणार नाही बरोबर जर मी इथे माझ्या टोटल फिल्ड फॉर्मुलेशन कडे पाहिले बरे आपण उजव्या बाजूच्या ठिकाणी इथे पाहू या बरोबर तर जरी टोटल फील्ड किंवा स्कॅटर्ड फिल्ड असले तरी डाव्या बाजूची टर्म ही सारखीच आहे बरोबर तुमच्या मटेरियल प्रॉपर्टीज येथे येथे आणि येथे च प्रवेश करतात म्हणजे खरंतर इथे मी काही लॉसी मटेरियल इंट्रोड्युस केली आहेत ती त्या इक्वेशन ची डावी बाजू बदलत नाहीत बरोबर म्हणजे शोषका च्या स्वरूपात खरंतर टोटल फीड मध्ये जास्त एरर असतात शोषकातून त्याचा प्रसार होत असल्यामुळे स्कॅटरर्ड फिल्ड फॉर्मुलेशन चे काय झाले परफेक्ट काहीच बदल नाही कारण इन्सिडेंट फिल्ड हे च्या ठिकाणी इंट्रोड्युस केले गेलेले आहे आणि तुमचा अब्सोर्बर खूप दूर आहे खरतर यामुळे सगळ्या गोष्टी सुधारतील कारण स्कॅटर्ड फिल्ड अजून चांगल्या रीतीने अब्सोर्ब केले जाईल मेश जवळ इन्सिडेंट फिल्ड मध्ये प्रसार होताना कोणत्याही प्रकारचे डीग्रेडेशन होणार नाही बरोबर त्यामुळे इथे ही विन विन सिच्युएशन आहे त्यामुळे इथे स्कॅटर्ड फिल्ड फॉर्मुलेशन साठी दोन मजबूत फायदे आहेत ओके आपण बाउंड्री कंडिशन मध्ये सुधारणा करू शकतो आणि फिल्ड प्रोपागेशन मध्ये एरर सुद्धा असणार नाहीत तर चॉइस दिल्यास एकूण फील्ड फॉर्म्युलेशन कोड करणे सोपे आहे तर बर्याच वेळा हीच पहिली गोष्ट आपण कोड करता आणि जर तुम्हाला या तुमच्या कोड चा उपयोग काही सिरीयस कामासाठी करायचा असेल तर अशावेळी हे एक रेफरन्स सोल्युशन म्हणून अतिशय उपयुक्त आहे स्कॅटर्ड फिल्ड फॉर्मेशन कडे वळणे आता उत्तम कारण त्यामुळे आपण आपली बाउंड्री कंडिशन इम्प्रूव्ह करत राहू शकता तुम्हाला माहिती आहे का की जर मी एकाएकी लॉस इंट्रोड्युस केला तर काय होईल आपल्याला एक स्ट्रॉंग रिफ्लेक्शन मिळेल तर यामध्ये खूप अशी कला आहे आपल्याला माहित आहे आपण शोषक बनवा लॉस कंपोनंट बाउंड्री पासून हळूहळू वाढेल त्यामुळे रिफ्लेक्शन कमी कमी होईल तर अशा काही युक्त्या हाय क्वालिटी फॅक्टर रेझोनेटर आणि इतर काही बनवण्यासाठी फिजिक्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स मध्ये वापरल्या जातात परंतु हा एक वेगळा विषय आहे तर आपण जे काही केले त्याबद्दल बोललो आहोत आपण खरेतर सुरू केलं ही चांगली गोष्ट आहे की या प्रकारच्या शेप फंक्शन ने आपण सुरुवात केली ते स्पेस मधील व्हेक्टर होते त्यानंतर आपण आपली इक्वेशन्स घेऊन त्यांना वीक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केले आणि वीक फॉर्म आणि आणि आपण आपल्या बाउंड्री कंडिशन्स बद्दल बोललो रेडिएशन बाउंड्री कंडिशन की जी केवळ स्कॅटर्ड फिल्ड ला लागू पडते आणि त्यानंतर आपण दोन व्हेरिएबल म्हणजे चल गृहीत धरली टोटल फिल्ड किंवा स्कॅटर्ड फिल्ड प्रॉब्लेम सोडवण्याचे हे दोन मार्ग आहेत बरोबर काही प्रश्न आहेत का हो कारण कम्प्युटेशनल डोमेन हा इथे ह्या याठिकाणी संपतो हेच ते ठिकाण जिथे मला कोणत्याही प्रकारची स्पुरिअस रिफ्लेक्शन्स नको आहेत म्हणून हीच ती जागा किंवा ठिकाण जिथे मी RBC अपलाय करेन विद्यार्थी जवळील त्रिकोण इथे कोणते फॅक्टर आहेत होय होय जवळील त्रिकोण आहेत जिथून मी लॉस गृहीत धरायला सुरुवात करेन जर मी एबझॉर्बर इम्प्लिमेंट करत असेन इन्सिडेंट फिल्ड पुन्हा पुढे डिस्टॉर्ट होईल विद्यार्थी म्हणूनच तिथे टोटल आहे होय टोटल फिल्ड फॉर्मुलेशन मध्ये विद्यार्थी Td ऑब्जेक्ट नसताना H इन्सिडेंट हे फिल्ड मध्ये डिफाइन केलेले आहे विद्यार्थी होय सर्व गोष्टींच्या अनुपस्थितीमध्ये होय विद्यार्थी हो म्हणून त्याला एबझॉर्बरमधून ट्रॅव्हल करायचं आहे बरोबर विद्यार्थी हो पण फक्त कारण अनलिटिकल फॉर्म मध्ये मी केवळ बाह्य बाउंड्री ला हे डिफाइन करत आहे इतर प्रपोगेशन आपण खरं तर नाही करत आहोत परंतु इक्वेशन ते सर्व करत आहेत इन्सिडेंट फिल्ड ची माहिती ऑब्जेक्ट पर्यंत जायला हवी पुढे स्कॅटर होण्यासाठी पसरण्यासाठी हे मेश मधून आपोआप मॅथेमॅटिकलि होत आहे पण आपण त्यात काहीच करत नाही आहोत परंतु जेव्हा आपण मॅक्सवेल इक्वेशन्स Maxwell's equations वापरतो त्यामुळे हे सर्व होत आहे पण आता ह्या इन्सिडेंट फिल्ड ला ते तरीही मेश मुळे डीस्टॉर्ट होत आहेत कारण बेसीस फंक्शन च्या अॅप्रॉक्सीमेशन मुळे ते पुढे आणखीन गोंधळ होतात कारण ह्या एबझॉर्बर लेयर्स मुळे येथे आत मध्ये H इन्सिडेंट ची काय व्हॅल्यू असेल विद्यार्थी मध्ये मध्ये काही इंटिग्रँड मध्ये विद्यार्थी च्या बाहेर काय असेल बरे खरे तर आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागेल तुम्ही सिस्टम ऑफ इक्वेशन्स मध्ये म्हणता तुम्ही H इन्सिडेंट ची व्हॅल्यू फक्त मध्ये सांगत आहात तुम्ही कोणत्यातरी एका पॉईंट ला आत मध्ये H ची व्हॅल्यू काय आहे असे विचारत आहात विचारत आहात तुम्ही काय विचारत आहात H की H इन्सिडेंट की H स्कॅटर्ड विद्यार्थी H इन्सिडेंट H इन्सिडेंट विद्यार्थी मी आशा करतो की आपल्याला हे माहित आहे ते आपल्याला अनालीटिकली माहित आहे विद्यार्थी संपूर्ण डोमेन मध्ये होय संपूर्ण डोमेन मध्ये आपल्याला माहित आहे परंतु ते सिस्टम ऑफ इक्वेशन्स मध्ये एन्ट्रर होत नाही सिस्टम ऑफ इक्वेशन्स त्याला टोटल फील्ड फॉर्मेशन मध्ये फक्त च्या ठिकाणी एक्सेप्ट करतात तेथे प्रवेश कसा काय करतात कारण त्याचे तुम्ही फक्त बाउंड्री एजेस वर r ची कोणती किंमत घेत आहात मध्ये कुठेही नाही आत्तापर्यंत मी फक्त RHS बद्दल बोललो ठीक आहे परंतु नंतर सर्व काही एकत्र लिहिण्याबद्दल बोलू तेव्हा आपण डाव्या बाजूला येऊन आणि ती बाजू लिहू सो हाआहे शेवटचा भाग जो आपण एकत्र लिहिणार आहोत पण डावीकडची बाजू बघूया उजवी बाजू बघू आणि सिस्टम ऑफ इक्वेशन्स तिथे असेंबल करू होय सर्व तिथे आपण बाउंड्री वर लक्ष केंद्रित केले होते कारण तो एक प्रकारे मोठा क्रिटिकल आणि निर्णायक भाग असतो आपण आता डावी बाजू पाहूया